फोर्स ड्यू टू डिस्ट्रिब्युशन ऑफ चार्जेस मागच्या वर्गामध्ये आपण चार्ज वरील खूप सार्या चार्जेस च्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालेले बलाचे मोजमाप केले आणि त्यासाठी आपण सुपरपोझिशन प्रिन्सिपल वापरले या वर्गामध्ये आपण चार्ज q वरील बल मोजणार आहोत जे की चार्जेसच्या वितरणा मुळे तयार झालेले असेल वितरण याचा अर्थ असा की चार्जेस एका रेषा वरती असतील आणि मी असे म्हणेल की चार्ज पर युनिट लेन्ग्थ मला त्या चार्जचे वितरण देईल तो चार्ज कोणत्या तरी जागे वरती अवलंबून असेल आणि अवलंबून नसेल देखील तेथे एखाद्या रिंग वरती किंवा एखादा डिस्क वरती चार्ज असू शकेल येथे मी पुन्हा एकदा म्हणतो की चार्ज पर युनिट लेन्थ λlength जे की साधारणतः लॅम्बडाने दर्शविले जाते किंवा चार्ज पर युनिट एरिया चार्ज भागिले एरिया σ किंवा चार्ज व्हॉल्यूम मधील चार्ज भागिले व्हॉल्यूम ρ जे की चार्ज डेन्सिटी असेल चार्ज पर युनिट व्हॉल्यूम याला चार्ज डेन्सिटी म्हणतात याला सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणून ओळखले जाते हे लिनियर चार्ज डेन्सिटी आहे तर आपण या उदाहरणांचा विचार करू तर सुरुवात करण्यासाठी आपण एक लाईन चार्ज घेत आहोत जो की वजा L भागिले 2 ते L भागिले 2 पर्यंत आहे तर हे ओरिजिन आहे आणि हा मध्यभाग या ओरिजिन वरती आहे समजा की हे अंतर y आहे आणि मला चार्ज q जो की ओरिजिन पासून x एवढ्या अंतरावर आहे मला त्यावरील बल मोजायचे आहे मी हा लाईन चार्ज वेगळ्या रंगानी दाखवणार आहे समजा मी हे लाल रंगाने दाखवत आहे हा लाईन चार्ज आहे आणि याचे परिमाण असेल लॅम्बडा पर युनिट लेन्ग्थ नंतर जसे की आपण चार्जेस च्या कलेक्शनच्या उदाहरणांमध्ये केले होते मला येथे लेन्थ dy चा एक छोटा भाग या बिंदू वरती घेऊ द्या जो ओरिजिन पासून y एवढ्या अंतरावर असेल आणि या बलाचे x आणि y घटक मोजायचे आहेत हे बल चार्ज q वर असेल येथे या घटकापासून चार्ज पर्यंतचे अंतर असेल x चा वर्ग अधिक y चा वर्ग यांचे वर्गमूळ म्हणून कूलम्बच्या नियमाने चार्ज q वरील बल F हे बरोबर असेल लॅम्बडा dy हा या घटकांमधील बदल q भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 1 भागिले x चा वर्ग अधिक y चा वर्ग हे या दिशेने असेल x वजा y भागिले x चा वर्ग अधिक y चा वर्ग चा ½ घात हा व्हेक्टर कुठे आहे हे मी इथे लिहिले आहे तुम्ही हे तपासू शकता की हा व्हेक्टर आणि तो भागिले हे परिमाण आपल्याला या दिशेने युनिट व्हेक्टर देईल खरं तर हि बलाची दिशा आहे Fqλdy4π01x2y2xx yyx2y212 तर Fx हे x घटकाने दिले जाईल तेअसेल q लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 x dy भागिले x चा वर्ग अधिक y चा वर्ग याचा 32 घात 32 घात या दोन घटकांना एकत्र करून येते आणि याच इंटिग्रेशन घेतल आहे वजा L2 ते L2 जे की मला देईल q लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 x तिकडे राहून जाईल माझ्याकडे आता उरेल इंटिग्रल L2 dy भागिले x चा वर्ग अधिक y चा वर्ग यांचा 32 घात तुम्ही येथे y बरोबर x टँजेन्ट थिटा असे घेऊ शकता असे घेतल्यास dy होईल x सेक चा वर्ग थिटा d थिटा Fxqλ4π0 L2L2xdyx2y232qλx4π0 L2L2dyx2y232 yxtanθ dyxsec2θdθ आणि हे या इंटीग्रल मध्ये ठेवा आणि तुम्हाला मिळेल F x बरोबर q q लॅम्बडा x भागिले 4 pi Epsilon 0 टॅन इन्व्हर्स वजा L2x ते थिटा बरोबर टॅन इन्व्हर्स L2x x सेक चा वर्ग थिटा d थिटा भागिले x चा घन सेक चा घन थिटा मी येथे काही घटक काढून टाकणार आहे हे x आणि हे x निघून जातील आणि हे मला फक्त x देईल हे x सेक चा वर्ग थिटा भागिले सेक चा घन थिटा देईल सेक थिटा जे वरती जाऊन होईल कोसाईन थिटा आणि म्हणून हे इंटीग्रल होईल q लॅम्बडा x भागिले 4 pi Epsilon 0 टॅन इन्व्हर्स वजा L2x ते टॅन इन्व्हर्स L2x कॉस थिटा d थिटा आणि हे ताबडतोब तुम्हाला उत्तर देईल ते म्हणजे 2 q लॅम्बडा भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 इथेसुद्धा हा x असेल तर हा x साईन टॅन इन्व्हर्स Lभागिले 2x जे खरं म्हणजे होईल मी पुन्हा येथे हे दोन या सोबत काढून टाकतो आणि तुम्हाला हे 2 मिळेल आता तुम्हाला मिळेल q लॅम्बडा भागिले 2 pi Epsilon 0 1 भागिले x साईन याचा टॅन इन्व्हर्स L भागिले 2x हे होईल L भागिले L चा वर्ग अधिक 4x चा वर्ग यांचे वर्गमूळ हे असेल Fx चे उत्तर Fxqλx4π0tan 1tan 1xsec2θdθx3sec3qλ4π0xtan 1tan 1cosθdθqλ2π0xLL24x2 या y घटका बाबतीत काय असेल हा y घटक होईल Fy बरोबर q लॅम्बडा तुम्ही हे बघू शकता की मी हे आधीच्या स्लाईड वरून लिहीत आहे 4 pi Epsilon 0 x च्या ऐवजी कारण मी आता y च्या दिशेने हा घटक येत आहे म्हणून माझ्याकडे असेल आता वजा y dy भागिले x चा वर्ग अधिक y चा वर्ग यांचा 32 घात आणि हे असेल वजा L2 पासून L2 पर्यंत येथे तुम्ही पाहू शकता की हा ऑड इंटेग्रेल y मध्ये आणि म्हणून हे गायब होऊन जाईल Fy qλ4π0 L2L2ydyx2y2320 तर लाईन चार्ज च्या मध्यापासून जाणाऱ्या लाईन वरती x एवढ्या अंतरावर असलेल्या चार्ज q वरील बल हे फक्त x च्या दिशेनेच असेल आणि त्याची किंमत असेल Fx बरोबर q लॅम्बडा भागिले 2 pi Epsilon 0 xL भागिले L चा वर्ग अधिक 4x चा वर्ग यांचे वर्गमूळ L हे इंफिनिटी पर्यंत असेल याचा अर्थ ही रेषा इन्फिनिटी लांबीपर्यंत ची असेल तुम्ही बघू शकता की हे Fx होईल q लॅम्बडा भागिले 2 pi Epsilon 0 1 भागिले x एक माहिती असलेले उत्तर Fxqλ2π0x चला आपण दुसरे उदाहरण घेऊ या दुसऱ्या उदाहरणासाठी मी घेणार आहे मला उदाहरण 2 लिहू द्या मी चार्जची रिंग घेणार आहे पुन्हा येथे लॅम्बडा चार्ज पर युनिट लेंग्थ असेल आणि बल मोजायचे आहे चार्ज q वरील जे की रिंग पासून h एवढ्या अंतरावर आहे आता आपण पाहू शकता की या लाईन चार्जचा प्रत्येक घटक यावरती बल लावेल आपण दोन विशिष्ट घटक घेऊयात या विरुद्ध बाजूचे हे मी हेतुपूर्वक करत आहे जर मी हे बल बघितले या घटकामुळे तर हे असे निदर्शित करेल आणि जर मी या घटकामुळे असलेले बल घेतले तर ते असे इशारा करेल हे अंतर असेल समजा त्रिज्या आहे R हे अंतर असेल h चा वर्ग अधिक R चा वर्ग अशाच पद्धतीने हे अंतर असेल h चा वर्ग अधिक R चा वर्ग तर बलाचे परिमाण हे सारखेच आहे सिमेट्री नुसार बघितली तर हे आडवे घटक हे विरुद्ध बाजूला असतील आणि ते निघून जातील आणि फक्त उभे घटकच तेथे शिल्लक राहतील तर मी इथे काय करू शकतो या प्रत्येक घटकासाठी मी येथे हा उभा घटक घेऊन त्याची बेरीज करू शकतो आता आपण बघू हा उभा घटक काय असेल तर हा उभा घटक dl लांबीच्या छोट्या घटकामुळे असलेले चार्ज q वर असलेले बल असेल या चार्जमुळे लॅम्बडा dl होईल 4 pi Epsilon 0 बलाचे परिमाण गुणिले 1 भागिले h चा वर्ग अधिक R चा वर्ग तर आता मी हा उभा घटक घेत आहे मी उंची पुसून टाकतो आता हे स्पष्ट झाले जर हा कोन थिटा असेल तर हा कोन आहे आणि म्हणून उभा घटक होईल F कोसाईन थिटा तुम्ही ह्या त्रिकोणा वरून बघू शकता की हे म्हणजेच आहे h भागिले हे अंतर तर हे होईल q लॅम्बडा भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 h भागिले h चा वर्ग अधिक r चा वर्ग यांचे वर्गमूळ जे की मला देईल h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचा 32 घात आणि तिथे असेल dl जर मी या बलाचे इंटिग्रेशन घेतले तर मला एकूण बल मिळेल येथे ह्या सगळ्यांचे इंटिग्रेशन असेल q लॅम्बडा हे सगळे निश्चित आहेत म्हणून येथे फक्त dl चे इंटिग्रेशन असेल आणि dl चे इंटिग्रेशन असेल या रिंग ची लांबी म्हणजेच 2 पाय R Fqλdl4π01h2R2 Fcosθqλ4π0hh2R232dl dl2πR आणि म्हणून येथे एकूण बल हे उभ्या दिशेने असेल आणि ते असेल 2 पाय q लॅम्बडा h R भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचा 32 घात तुम्ही हे बघू शकता की 2 पाय R ही लांबी आहे गुणिले लॅम्बडा हे असेल रिंग वरील एकूण चार्ज म्हणून मी येथे एकूण रिंग वर असलेला चार्ज लिहू शकतो Q q h भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचा 32 घात Fvertical2πqλhR4π0h2R232Qqh4π0h2R232 एक गोष्ट लक्षात घ्या कि मी डाव्या बाजूला हे लिहित आहे की हा h टेण्ड्स टु 0 बल हे 0 असेल कारण चार्ज येथे आहे सगळे बल या चार्ज ला सारख्याच परीमानाने ढकलत आहेत तर हे असेल उत्तर मी हे उत्तर आता वापरू शकतो एका डिस्कच्या एक्सिस वर असलेल्या चार्ज q वरील बल मोजण्यासाठी आणि हे असेल माझे उदाहरण क्रमांक 3 उदाहरण 3 मध्ये मी ही डिस्क घेणार आहे आणि एक चार्ज h एवढ्या उंची वरती या एक्सिस वर ठेवणार आहे मी येथे मागील उदाहरणाचा वापर करणार आहे मागील उदाहरणांमध्ये आपण काय पाहिले की चार्ज वरील बल हे उभ्या दिशेने आहे आणि त्याचे परिमाण आहे Qq भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 h भागिले h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचा 32 घात तर आपण एक रिंग घेऊयात R एवढी रेडियस असलेली तर मी एक रिंग घेत आहे ज्याची त्रिज्या R आहे जाडी dr आहे आणि जर डिस्क सिग्मा पर युनिट एरिया एवढा चार्ज वाहून नेत असेल तर या रिंग वरती असलेला चार्ज Q होईल किंवा असे म्हणू की स्मॉल डिफरेन्सीअल चार्ज dQ असेल सिग्मा गुणिले 2 पाय r dr 2 पाय r dr हा या रिंगचा एरिया आहे आणि म्हणून या छोट्या रिंग मुळे असलेले बल किंवा डिफरेन्सीअल फोर्स dQ ते म्हणजेच असेल सिग्मा गुणिले 2 पाय Q भागिले 4 pi Epsilon 0 h भागिले h चा वर्ग अधिक आता मी इथे लिहिणार आहे स्मॉल r चा वर्ग यांचा 32 घात आणि येथे r dr ही टर्म आहे जी मी इथे लिहिली आहे या इंटिग्रेशन ला सोपे करण्यासाठी FQq4π0hh2R232 dFringσ2πqh rdr4π0h2R232 आणि म्हणून एकूण बल असेल जे की पुन्हा व्हर्टिकल असेल ते असेल 2 पाय सिग्मा q भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 h इंटिग्रेशन r बदलत असेल 0 पासून ते R पर्यंत r dr भागिले h चा वर्ग अधिक r चा वर्ग यांचा 32 घात आणि जर आता मी h वर्ग अधिक r चा वर्ग बरोबर y चा वर्ग अशी किंमत ठेवली Fvertical2πσqh4π00Rrdrh2r232 h2r2y2 rdrydy तर येथे हे r dr असेल ydy मला हे उभे बल मिळेल जे असेल 2 पाय सिग्मा q भागिले 4 पाय ईप्सिलॉन 0 हे इंटिग्रेशन असेल h पासून h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचे वर्गमूळ पर्यंत Ydy भागिले y घन हे मला देईल y चा वर्ग आणि मला मिळेल 2 पाय सिग्मा q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले y वजा चिन्ह सोबत h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचे वर्गमूळ आणि याचे उत्तर येईल येथे आपण हे कट करू सिग्मा q भागिले 2 पाय ईप्सिलॉन 0 1 भागिले h वजा 1 भागिले h चा वर्ग अधिक R चा वर्ग यांचे वर्गमूळ आणि हे असे व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये Fvertical2πσqh4π0hh2R2ydyy3σqh201h 1h2R2 लक्षात घ्या जर r हे इंफिनिटी असेल तर हे बल होईल सिग्मा q भागिले 2 pi Epsilon 0 जर मी मागच्या पानावर गेलो तर तेथे हे h नव्हते ज्याला मी विसरलो होतो तर हे h आउट इथे असेल Fσq2π0 पुढच्या पानावर हे h आऊट ईकडे असेल मला हे वेगळ्या रंगाने दाखवू द्या आणि म्हणून येथे बल होते सिग्मा q भागिले 2 pi Epsilon 0 आणि हे उत्तर आहे तर मी चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेल्या बलाची तीन उदाहरणे सोडविली आहेत